नमस्कार या वर्गात आपण ट्रान्सफर फंक्शन बद्दल चर्चा करू आणि पहिल्यांदा आपण आपल्या मागील व्याख्यानात काय चर्चा केली ते पाहू आणि नंतर आपण ट्रान्सफर फंक्शन बद्दल बघू मागील व्याख्यानात आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरुन या सर्किट विश्लेषणाबद्दल चर्चा करीत होतो आणि आपण चर्चा केली होती की हे लाप्लास ट्रान्सफॉर्मिंग वापरणाऱ्या सर्किट विश्लेषणामध्ये तीन स्टेप्स समाविष्ट आहेत पहिली स्टेप म्हणजे या सर्किटचे टाइम डोमेनमधून s डोमेनमध्ये होणारे ट्रान्सफॉर्मेशन ही होती मग आपण नोडल एनालिसिस किंवा मेश एनालिसिस सोर्स ट्रान्सफॉर्मेशन सुपरपोजिशन इत्यादी पैकी एखादे सर्किट विश्लेषणाचे तंत्र वापरून हे सर्किट सोडवितो मग शेवटी आपल्याला जो परिणाम मिळेल तो s डोमेनमध्ये असेल म्हणून s डोमेनमध्ये उत्तर शोधण्यासाठी आपण इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घेऊया तर आता लाप्लास ट्रान्सफॉर्मचा वापर करून या सर्किटचे विश्लेषण करत असताना आपण या सर्किटचे एलिमेंट टाइम डोमेन मधून s डोमेनमध्ये कसे ट्रान्सफर करतो तर रजिस्टरसाठी त्यात कोणताही बदल होणार नाही टाइम डोमेनमधल्या रजिस्टर R ची व्हॅल्यू s डोमेनमध्ये देखील R च राहील तर vtitR हा ओहम्स लॉ s डोमेनमध्ये VsRIsअसा होईल हे बदल इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या बाबतीत देखील असतील कारण हे ऊर्जेची साठवण करणारे एलिमेंट आहेत आपल्याकडे काही इनिशियल कंडिशन्स असतील जसे की इंडक्टर्सच्या बाबतीत आपल्याकडे इनिशियल करंट i असू शकते आपण चर्चा केलेली आहे की असे इंडक्टरचे टाईम डोमेन सर्किट आपण s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो तर हे व्होल्टेजसाठी होते म्हणजे हे किर्चहॉफ व्होल्टेज लॉ च्या बाबतीत लागू होईल त्याचप्रमाणे करंटसाठी आपल्याकडे आकृतीत दाखविल्याप्रमाणे सर्किट असेल मागच्या व्याख्यानात आपण यावर चर्चा केली की इंडक्टरमध्ये फ्लो होणाऱ्या करंट i च्या इनिशियल कंडीशनमुळे वापरलेल्या करंट सोर्सची म्हणजेच फिक्टिशस करंट सोर्स ची डायरेक्शन येथे या प्लस साईन बरोबर अनुकूल असते आणि तशाच प्रकारे येथे करंटच्या दृष्टीने इनिशियल कंडिशन Li0 असेल म्हणूनच व्होल्टेजसाठी तिथे विरुद्ध चिन्ह होते तर आपण यापूर्वीच्या व्याख्यानात यावर चर्चा केली होती त्याचप्रमाणे आपण चर्चा केली की कॅपॅसिटर साठी देखील आपल्याकडे दोन समीकरणे असतील एक व्होल्टेज करिता आणि दुसरे करंट करिता व्होल्टेजसाठी जर तुम्ही टाईम डोमेन सर्किट s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म केले तर आकृतीत दर्शविल्याप्रमाणे vsही इनिशियल कंडीशन होईल याचा अर्थ असा आहे की टाईम t करिता कॅपॅसिटर भवतीचे व्होल्टेज 0 असेल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही s डोमेनमध्ये कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट शोधाल तेव्हा इक्विव्हेलन्ट करंट सोर्स देखील दर्शविला जाईल आणि Cv0 म्हणजे व्हर्च्युअल करंट सोर्सची डायरेक्शन व्होल्टेज सोर्स म्हणजेच V मधून फ्लो होणाऱ्या करंटच्या विरुद्ध दिशेने असेल तर तुमच्याकडे येथे निगेटिव्ह साईन असल्यामुळे हे असे आहे तर या गोष्टींवर आपण आपल्या मागील व्याख्यानात चर्चा केली आहे त्यानंतर आपण या इक्विव्हेलन्ट सर्किट्सचा उपयोग करून s डोमेनमध्ये सर्किट तयार केले आणि त्याचे निराकरण केले आता पुढे आपण ट्रान्सफर फंक्शन विषयी बघूया ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय आहे सिग्नल प्रक्रियेमध्ये ट्रान्सफर फंक्शन ही मुख्य संकल्पना आहे कारण हे नेटवर्कमधून जाताना सिग्नलवर प्रक्रिया कशी केली जाते हे दर्शविते तर मुळात तुम्ही असे म्हणू शकता की नेटवर्क रिस्पॉन्स शोधण्यासाठी नेटवर्क स्टॅबिलिटी आणि नेटवर्क सिंथेसिस निश्चित करण्यासाठी किंवा डिझाइन करण्यासाठी हे एक उपयुक्त साधन आहे म्हणून आपण जेव्हा नंतरच्या काळात नेटवर्क स्टॅबिलिटी आणि नेटवर्क सिंथेसिस अशा संकल्पनांबद्दल चर्चा करू तेव्हा आपण ट्रान्सफर फंक्शनच्या एप्लीकेशन बद्दल देखील चर्चा करू तसेच नेटवर्कचे ट्रान्सफर फंक्शन हे एखाद्या विशिष्ट इनपुटच्या बाबतीत आऊटपुट कसे वागते याचे वर्णन करते आणि ते कसे असते हे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू आपल्याकडे कोणतीही आरंभिक उर्जा नाही असे गृहीत धरून हे s डोमेन मधील इनपुट वरून आउटपुट मधले ट्रान्सफर निर्देशित करते तर मग आपण ट्रान्सफर फंक्शन कसे परिभाषित करू आपण ट्रान्सफर फंक्शनला सामान्यत H असे म्हणतो जे म्हणजे झिरो इनिशियल कंडिशन असलेले आउटपुट रिस्पॉन्स भागिले इनपुट एक्साइटेशन असे गुणोत्तर आहे त्यामुळे तुम्ही ट्रान्सफर फंक्शन खालील प्रमाणे दर्शवू शकता HsY X तर H म्हणजे आउटपुट रिस्पॉन्स Y भागिले इनपुट एक्साइटेशन X आहे म्हणजेच ट्रान्सफर फंक्शन इनपुट आणि आउटपुटवर अवलंबून आहे तर आता सर्किट मधील कुठलेही करंट किंवा व्होल्टेज हे इनपुट किंवा आउटपुट असू शकतात म्हणूनच ट्रान्सफर फंक्शनच्या बाबतीत आपल्याकडे चार शक्यता असू शकतात पहिली म्हणजे H हा इथे व्होल्टेज गेनच्या स्वरूपात आहे जसे येथे आपण व्होल्टेजच्या रूपात दिलेल्या आउटपुट व्होल्टेजला म्हणजेच सर्किटच्या आउटपुट रिस्पॉन्सला व्होल्टेजच्या रूपात दिलेल्या इनपुट एक्सिटेशनने विभाजित करतो दुसरी शक्यता आहे करंट गेन म्हणजेच पुन्हा ट्रान्सफर फंक्शन जे आउटपुट करंटला इनपुट करंट बरोबर जोडते त्यामुळे या सर्किटचा आउटपुट करंट I0 भागिले या सर्किटचा इनपुट करंट Ii आहे आता पुढे ट्रान्सफर फंक्शन म्हणजे इम्पीडन्स असू शकते जेथे आउटपुट हे व्होल्टेजच्या स्वरूपात असते तर इनपुट करंटच्या स्वरूपात असते त्याचप्रमाणे हे ऍडमिटन्स देखील असू शकते जेथे आउटपुट करंटच्या रूपात आहे आणि इनपुट व्होल्टेजच्या स्वरूपात आहे HsAdmittanceIV अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की एकाच सर्किटमध्ये बरेच ट्रान्सफर फंक्शन असू शकतात आता जर तुम्ही पहिले दोन ट्रान्सफर फंक्शन म्हणजे व्होल्टेज गेन आणि करंट गेन बघितले तर ते परिमाणहीन आहेत कारण आउटपुट आणि इनपुट संख्या समान आहेत तर या दोन बाबींसाठी ट्रान्सफर फंक्शन परिमाणहीन असेल आता ट्रान्सफर फंक्शनच्या समीकरणात आपण असे गृहीत धरतो की X आणि Y आपल्याला माहित आहेत परंतु कधीकधी असे होऊ शकते की आपल्याला फक्त X माहित असेल H याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ इनपुट व्होल्टेज आणि सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन माहित आहे त्या वेळी तुम्ही दिलेल्या इनपुटसाठी सर्किटच्या आउटपुट रिस्पॉन्स Y ची व्हॅल्यू शोधू शकता म्हणून तुम्ही असे म्हणू शकता की Y म्हणजे H X आहे तर आता तुम्ही या सर्किटच्या आउटपुट रिस्पॉन्सची व्हॅल्यू मिळवण्यासाठी Y चे इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घेऊ शकता विशेष बाब म्हणून जर आपण असे म्हटले की इनपुट म्हणजे δ हे युनिट इम्पल्स फंक्शन आहे तर X म्हणजे 1 आहे अशावेळी तुम्ही म्हणू शकता की Ys Hsआहे आणि म्हणूनच दोन्ही बाजूंनी इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतले तर आपल्याला y h मिळेल तर htL 1H आहे हे सर्किटचा युनिट इम्पल्स रिस्पॉन्स दर्शविते जेव्हा हे युनिट इम्पल्स फंक्शनद्वारे एक्साईट होते तेव्हा ट्रान्सफर फंक्शन पासून तुम्हाला सर्किटचा युनिट इम्पल्स रिस्पॉन्स मिळेल आपण असे देखील म्हणू शकतो की जेव्हा युनिट इम्पल्स नेटवर्कला इनपुट म्हणून दिला जातो तेव्हा h हा नेटवर्कचा टाईम डोमेन रिस्पॉन्स असतो तर आता H हा नेटवर्कच्या युनिट इम्पल्स रिस्पॉन्सचा लाप्लास ट्रान्सफॉर्म असल्यामुळे एकदा जर नेटवर्कची युनिट इम्पल्स रिस्पॉन्स एन्टिटी माहित झाली म्हणजे जेव्हा युनिट इम्पल्स इनपुट दिले जाईल तेव्हा आपल्याला सर्किटचा रिस्पॉन्स माहिती असतो नंतर आपण s डोमेनच्या कोणत्याही इनपुट सिग्नलसाठी किंवा टाइम डोमेनमध्ये कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल वापरुन किंवा कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलसाठी s डोमेन विश्लेषणाशी संबंधित नेटवर्कचा रिस्पॉन्स मिळवू शकतो ह्याविषयी आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत जिथे आपण समजून घेऊ की कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल म्हणजे काय आणि जेव्हा आपल्याला नेटवर्कचा इनपुट इम्पल्स रिस्पॉन्स माहिती असतो तेव्हा सर्किटचे आउटपुट रिस्पॉन्स शोधण्यात ते कशी मदत करू शकते तर जेव्हा आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल बद्दल चर्चा करू तेव्हा हे विश्लेषण करू त्या तपशिलात जाण्यापूर्वी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ट्रान्सफर फंक्शन्सच्या मदतीने आउटपुट रिस्पॉन्स शोधण्यासाठी कोणत्या विविध पद्धती आहेत मुळात आपल्याकडे माहितीवर प्रक्रिया करण्याचे दोन मार्ग आणि आउटपुट रिस्पॉन्स शोधण्याचे दोन मार्ग आहे तर पहिली पध्दत अशी आहे की आपण असे समजू की आपल्याकडे एक सोयीस्कर इनपुट एक्सेस आहे हा एक्सेस एकतर युनिट इम्पल्स असू शकतो किंवा कदाचित युनिट स्टेप फंक्शन युनिट रॅम्प वगैरे असू शकतो सोयीनुसार तुम्ही ते इनपुट गृहित धरू शकता आता आपण आपल्या मागील व्याख्यानात ज्याबद्दल चर्चा केली त्या सर्किट एनालिसिस तंत्रांचा तुम्ही वापर करू शकता तर हे म्हणजे करंट किंवा व्होल्टेज डिव्हिजन किंवा नोडल किंवा मेश एनालिसिस सारखे आहे तर तुम्ही त्या तंत्राचा वापर करू शकता आणि आउटपुट Y शोधू शकता आता जेव्हा तुम्हाला आउटपुट Y मिळेल तेव्हा तुम्ही त्या दोघांचे गुणोत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल आणि जेव्हा तुम्हाला गुणोत्तरHsYX सापडले तर तुम्हाला X माहित आहे तुम्ही हे सर्किट विश्लेषण लागू करू शकता आणि मग आउटपुट शोधा आणि नंतर तुम्ही ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी दोघांचे गुणोत्तर मिळवा किंवा तुम्हाला जर ट्रान्सफर फंक्शन माहित असल्यास तुम्हाला ताबडतोब सर्किटचा आउटपुट रिस्पॉन्स मिळेल आता तुम्ही अनुसरण करू शकता असा दुसरा मार्ग लॅडर मेथड म्हणून ओळखला जातो तर लॅडर मेथडचा अर्थ काय मुळात या मध्ये सर्किटमधून जाणे समाविष्ट आहे या दृष्टिकोनातून आपण असे गृहित धरतो की आउटपुट 1 व्होल्ट किंवा कदाचित 1 अँपिअर योग्य आहे पहिल्या आणि दुसऱ्या दृष्टिकोनात फरक हा आहे की पहिल्या दृष्टीकोनाप्रमाणे आपण असे समजतो की आपल्याला इनपुट माहित आहे आणि आपण असे गृहित धरतो की सर्किटला दिले गेलेले इनपुट कदाचित युनिट स्टेप किंवा असेच काहीतरी आहे परंतु लॅडर मेथडच्या बाबतीत आपण पहिल्यांदा आउटपुट गृहित धरतो म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला या सर्किटमधून मिळालेले आउटपुट म्हणजे 1 व्होल्ट किंवा 1 अँपिअर आहे असे म्हणू आणि मग आपण ओहम्स आणि किर्चहॉफ लॉ वापरू सामान्यत आपण फक्त किर्चहॉफ करंट लॉ वापरतो कारण त्यामुळे सर्किट मधून जाणे अधिक सोयीचे होते आणि त्यानंतर आपल्याला इनपुट मिळते याचा अर्थ असा आहे की आपण आऊटपुट पासून सुरूवात करीत आहोत आणि सर्किटचा वापर करून सर्किटला दिलेल्या आऊटपुटशी संबंधित इनपुट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे अशाप्रकारे आपण इनपुट शोधू शकतो आणि नंतर तुम्ही इनपुटची व्हॅल्यू वापरून सहजपणे ट्रान्सफर फंक्शन YX शोधू शकता इथे Y हे 1 असेल त्यामुळे या इथे ट्रान्सफर फंक्शन 1X होईल आता तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही या दोन पद्धती पैकी एक पद्धत वापरू शकता परंतु ही लॅडर मेथड अधिक सोयीस्कर आहे कारण जेव्हा सर्किटमध्ये बरेच लूप किंवा नोड असतात तेव्हा नोडल किंवा मेश एनालिसिसचा उपयोग करणे त्रासदायक होते जर तुम्ही पहिली बाब विचारात घेतली तर जर आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल ज्यामध्ये भरपूर मेश आणि नोड असतील तर नोडल किंवा मेश एनालिसिसचा वापर करणे थोडेसे त्रासदायक होईल म्हणूनच कॉम्प्लेक्स नेटवर्कच्या बाबतीत पहिल्या मेथडशी तुलना केली तर दुसरी मेथड म्हणजेच लॅडर मेथड अधिक योग्य आहे म्हणून ही सोयीची मेथड आपण नेटवर्कचे ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी म्हणून वापरू आता चर्चा केल्याप्रमाणे पहिल्या पद्धतीमध्ये आपण इनपुट गृहीत धरले आणि आऊटपुट मिळवले तर दुसऱ्या मेथडमध्ये आपण आउटपुट गृहीत धरु आणि नंतर इनपुट शोधू आता दोन्ही मेथडमध्ये तुम्ही H म्हणजे आउटपुट बाय इनपुट ट्रान्सफॉर्म याप्रमाणे कॅल्क्युलेट करा आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपल्याकडे लिनियर सर्किट असेल तेव्हाच आपण या दोन्ही मेथड वापरू शकू तर लिनियारिटी प्रॉपर्टी चे अनुसरण करणारे सर्किट एकतर विविध सर्किट एनालिसिस तंत्राच्या सहाय्याने सर्किटचे एनालिसिस करणारी कन्व्हेंशनल मेथड किंवा लॅडर मेथड ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी वापरल्या जाऊ शकते तर आता ट्रान्सफर फंक्शन कशाप्रकारे शोधतात हे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे घेऊया जेणेकरुन तुम्हाला संकल्पना अधिक स्पष्टपणे समजू शकेल पहिले उदाहरण घेऊ या उदाहरणात लिनियर सिस्टीमचे आउटपुट y 10e tcos⁡4t u आहे आणि दिलेला इनपुट x e tu आहे आपण आता काय केले पाहिजे तर आपण या सिस्टीमचे ट्रान्सफर फंक्शन आणि त्याचा इम्पल्स रिस्पॉन्स शोधला पाहिजे तर तुम्ही s डोमेन विश्लेषणाच्या मदतीने ट्रान्सफर फंक्शन शोधू शकता तर तुम्ही पहिल्यांदा y ला s डोमेनमध्ये कन्वर्ट केले पाहिजे आणि x ला s डोमेनमध्ये कन्वर्ट केले पाहिजे जेव्हा तुम्ही yt10e t 4t ut ला s डोमेनमध्ये कन्व्हर्ट करता तेव्हा तुम्हाला Ys10 s 1s 1242मिळेल येथे ω 4 आहे आता इनपुट फंक्शन म्हणजे xe tuआहे u चा लाप्लास ट्रान्सफॉर्म 1s असा आहे आता H YX असल्यामुळे तुम्ही Y न्यूमरेटरमध्ये आणि X डिनामनेटर मध्ये वापरा आणि जेव्हा तुम्ही हे सोडवाल तेव्हा तुम्हाला हे 10 s22s1s22s17 असे मिळेल आता तुम्हाला जे हे विशिष्ट फंक्शन मिळाले आहे जर तुम्ही ह्या टर्म पुन्हा रीअरेंज केल्या तर तुम्ही असे लिहू शकता की HsYX10s121610s22s17 आता तुम्ही जर रीअरेंज केले तर हे Hs1044s1242असे होईल जेव्हा तुम्ही हे या विशिष्ट स्वरुपात अरेंज करता तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता की इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ht2 5e tsin 4t असे असेल तर शेवटी तुम्हाला जे मिळेल ते म्हणजे या फॉर्म मधील ट्रान्सफर फंक्शन आणि मग तुम्ही h जी H ची टाइम डोमेन व्हॅल्यू आहे जे ट्रान्सफर फंक्शनचा इम्पल्स रिस्पॉन्स आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हे10 40 e tsin 4t u आहे आणि हे जेव्हा टाईम t झिरो पेक्षा जास्त असतो तेव्हाच वापरता येईल तर हे म्हणजे सर्किटचा युनिट इम्पल्स रिस्पॉन्स आहे हे तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन कसे प्राप्त होईल हे समजून घेण्यात मदत करेल आणि नंतर हे सिस्टमचा युनिट इम्पल्स रिस्पॉन्स समजून घेण्यात मदत करेल आता आपण येथे आणखी एक उदाहरण घेऊ आपल्याला आकृतीत दिलेल्या सर्किटसाठी ट्रान्सफर फंक्शन HVosIos शोधणे आवश्यक आहे तर या आकृतीत तुम्हाला इंडक्टर आणि कपॅसिटर दिसत आहे इथे हे दोन्ही आहेत आणि तुम्हाला करंट Io असा देण्यात आला आहे तुम्ही VoIo हा रेशो शोधणे आवश्यक आहे जे सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन असेल आता जर तुम्ही या सर्किटकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की I2करंट डिव्हिजन मेथड च्या मदतीने शोधू शकतो आता करंट डिव्हिजन मेथडच्या बाबतीत तुम्हाला I2s4I0s4212s मिळेल आता तुम्ही हा I2 करंट मिळवला आहे आणि हा करंट I2 आहे जेव्हा तुम्हाला V0 शोधण्यास सांगितले जाते V0म्हणजे I2आणि 5 ओहमच्या रेजिस्टन्सचा गुणाकार आहे त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकता की V02I22s4I0s612sआहे तर या येथे या विशिष्ट प्रकरणात आपण करंट डिव्हिजन मेथड वापरली आहे ट्रान्सफर फंक्शन शोधण्याची ही आपली पहिली मेथड आहे जिथे आपण विविध सर्किट विश्लेषण तंत्र वापरतो तर या मुळे आपल्याला या सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन मिळेल HsV0I0s4s s 42s2 12s 1 आता आपण लॅडर मेथडचा वापर करण्याचा प्रयत्न करूया आणि लॅडर मेथड वापरून ट्रान्सफर फंक्शन शोधण्याचा प्रयत्न करू लॅडर मेथडच्या बाबतीत आपण गृहित धरत आहोत की आपल्याला आउटपुट व्होल्टेज माहित आहे तर येथे आपण काय करू इथे आउटपुट व्होल्टेज Vo1Vअसे दिले आहे जेव्हा आपण असे म्हणतो की Vo 1Vआहे तेव्हा या इथून फ्लो होणारा I2 हा करंट Vo212Aहोईल आता जेव्हा तुम्हाला करंट I2ची व्हॅल्यू माहित असेल तेव्हा तुम्ही ह्या भागाचे व्होल्टेज V1 शोधू शकता या आणि तसेच या भागावरील वरील व्होल्टेज सारखे राहील कारण दोन्ही एकमेकांना समांतर आहेत त्यानंतर आपण V1ची व्हॅल्यू शोधू त्यामुळे आपण V1हा I2 च्या स्वरुपात V1I2212s114s4s14s अशा प्रकारे शोधू शकतो तुम्ही करंट I1ची व्हॅल्यू शोधू शकता I1हा I1V1s44s14ss4असेल आता आमच्याकडे I1आणि I2 हे दोन्ही ट्रान्सफर फंक्शनच्या स्वरूपात आहे त्यामुळे आपण काय करू शकतो तर आपण I0I1I24s 14s s 4122s2 12s 14s s 4हे शोधू शकतो त्यानंतर ट्रान्सफर फंक्शन HsV0I01I04ss42s212s1असे दिले जाईल त्यामुळे तुम्ही पहिली किंवा दुसरी मेथड वापरली तरीही तुम्हाला सारखाच परिणाम मिळेल तर या बरोबर आपण आजचे सत्र संपवु शकतो आणि या सत्रात आपण ट्रान्सफर फंक्शन बद्दल चर्चा केली आणि आपण असेही म्हटले आहे की ट्रान्सफर फंक्शन विविध सर्किट सिंथेसेस प्रॉपर्टीज ओळखण्यास मदत करेल तर आपण पुढच्या काही सत्रांमध्ये त्या बाबींमध्ये ट्रान्सफर फंक्शन मेथड कशी लागू करणार आहोत ते पाहू आणि विशेषत पुढच्या सत्रात आपण प्रथम कॉन्व्होल्यूशन थेरम आणि कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण सर्किट्सचे पुढील विश्लेषण करण्यासाठी या दोन्ही तंत्रचा वापर करू शकू धन्यवाद